नमस्कार मूल्यांकन टप्प्यातील मॉड्यूल 2 युनिट 14 मध्ये आपले स्वागत आहे शेवटच्या युनिटमध्ये आम्ही अंमलबजावणीच्या टप्प्यामधील उप प्रक्रिया समजून घेतल्या मूल्यांकन टप्प्याच्या उप प्रक्रिया समजून घेणे हा या युनिटचा परिणाम असेल आम्ही कोडी डिझाइनसाठी वापरत असलेल्या ADDIE मॉडेलमध्ये मूल्यांकन करण्याचा टप्पा हा शेवटचा टप्पा आहे आणि ते सारांश चरण आहे तथापि जेव्हा आम्ही या आकृत्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते की मूल्यांकन दोन भिन्न संदर्भांमध्ये आढळते येथे एक मूल्यांकन आहे जे अगदी शेवटी एक सारांशात्मक चरण आहे विश्लेषण डिझाइन विकास अंमलबजावणी नंतर मूल्यमापन असे आहेत पण एक मूल्यांकन देखील आहे जे प्रत्येक टप्प्यात जोडलेले असते जर आपण पाहिले तर आडवी पंक्ती विशेषणाचा टप्पा रचनात्मक टप्पा प्रगतीचा टप्पा तसेच अंमलबजावणीचा टप्पा ते सर्व मूल्यमापनाशी जोडल्या गेल्या आहेत म्हणजेच त्याच्या सुरुवातीच्या मोडमध्ये मूल्यांकन करण्याचा टप्पा प्रत्येक इतर टप्प्यात जोडलेला आहे तर त्या टप्प्यातील कामकाजात काही बदल करणे आवश्यक आहे की नाही हे ठरवण्यासाठी प्रत्येक टप्प्याच्या शेवटी रचनात्मक मूल्यमापन केले जाते ADDIE मॉडेलवरील साहित्यात आम्हाला काही लेखक आढळतात की ADDIE मॉडेलचा कठोरपणे अनुक्रमित मॉडेल म्हणून वापर केला जात आहे आणि त्यावर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया नसते आणि त्यानंतर मॉडेल खूप कठोर असल्याचे टीका करतात तरीपण ADDIE मॉडेल कमीतकमी सध्याच्या स्वीकारल्या जाणार्या प्रमाणित स्वरूपात प्रत्येक टप्प्यावर अभिप्राय असतात प्रत्येक टप्प्यानंतर ते एका मूल्यांकनाद्वारे जाते आणि मूल्यमापन अवस्थेमध्ये पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे असे सूचित केले तर त्या टप्प्यातील क्रियाकलापांचे पुन्हा पुनरावलोकन केले जाते प्रत्येक टप्प्याच्या शेवटी आमच्याकडे मूल्यांकन प्रक्रिया चालू असते परंतु या युनिटमध्ये आम्ही ADDIE मॉडेलचा शेवटचा टप्पा म्हणून मूल्यांकन हा सारांशात्मक म्हणून पहातो या टप्प्यात आम्ही सामग्रीचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे की नाही हे ठरविण्यास शिकविणार्या आणि सूचना प्रणालीची चौकशी करतो आणि सूचना सुचवलेल्या पुढील आवृत्तीसह प्रक्रिया पुन्हा केली जाईल ही आमची सूचना आवश्यक आहे मूल्यांकन दोन मोडमध्ये उद्भवते कोर्स डिझाइन वितरण आणि त्याची अंमलबजावणी या दृष्टीने एकूणच मॉडेलची प्रभावीता निश्चित करण्यासाठी आणि पुढील वेळी कोर्स सादर केल्यावर काही बदल केले पाहिजेत की नाही हे ठरविण्यासाठी अंतिम टप्प्यातील शेवटच्या टप्प्याच्या शेवटी ही सारांश भूमिका सुद्धा आहे मूल्यांकन टप्पा अधिक चांगली प्राप्ती करण्यास सक्षम असले पाहिजे या योजनेचे मूल्यांकन केले पाहिजे हे सुधारणा करण्याचे काम दोन स्तरांवर होते आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की कार्यक्रम परिणाम आणि प्रोग्राम विशिष्ट निकालांची प्राप्ती पातळी पुढील वेळी सुधारली जाईल मूल्यमापन हे प्रशिक्षकाद्वारे तसेच समवयस्क आणि विद्यार्थ्यांद्वारे स्वत चे मूल्यांकन असू शकते खरं तर विद्यार्थ्यांद्वारे निश्चितपणे आणि शक्य असल्यास समवयस्कांनी मूल्यमापन करणे इष्ट आहे आणि आम्हाला मिळालेला हा अभिप्राय पुढच्या वेळी अभ्यासक्रमाच्या विकासाचा आधार ठरू शकतो मूल्यांकन अवस्थेच्या बर्याच उप प्रक्रिया आहेत आमच्याकडे कोर्स एक्झिट सर्वेक्षण कोर्सच्या COच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्राप्तीची गणना करणे लक्षात घ्या की आम्ही आधीपासूनच रचनात्मक टप्प्यात COसाठी लक्ष्य पातळी गाठली आहे रचनात्मक टप्प्यात आम्ही COच्या प्राप्तीसाठी काही विशिष्ट पातळी निश्चित केली आहेत आणि मूल्यांकन टप्प्यात आम्ही प्रत्यक्षात COच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्राप्तीची गणना करीत असतो मग लक्ष्य पातळी आणि वास्तविक प्राप्ती पातळीवर आधारित CO प्राप्तीमधील अंतर कमी करण्यासाठी कृती प्रस्तावित असते जर प्राप्तीची पातळी लक्ष्य पातळीपर्यंत पोहोचली नसेल किंवा प्राप्तीची पातळी लक्ष्य पातळीपर्यंत पोहोचली असेल तर आम्ही लक्ष्य पातळी वाढवण्याचा विचार करू शकतो मगCOच्या प्राप्तीद्वारे आम्हाला PO आणि PSOच्या प्राप्तीची गणना करणे आवश्यक आहे अंमलबजावणीच्या टप्प्यात आम्ही प्रत्येक सूचना युनिटनंतर निरिक्षण केलेले असते प्रत्येक सूचना युनिटनंतर सूचनांचे निरीक्षणे नोंदविलेली असतात या सर्वांच्या आधारे आपण कोर्सच्या "अंमलबजावणी" विषयी सारांश निरीक्षणे घेऊ शकतो काही उपलब्ध असल्यास पीअरचा संबंध असतो या अर्थाने की एका टप्प्याचे आउटपुट पुढील टप्प्यात इनपुट होते परंतु प्रत्येक टप्प्याच्या शेवटी एक समांतर मूल्यांकन टप्पा देखील आहे आम्ही मूल्यांकन करणे आवश्यक आहे आम्ही तयार केलेल्या कागदपत्रांचे मूल्यांकन करण्याच्या टप्प्याच्या शेवटी आपल्याकडे जी माहिती आहे ती एक वैध माहिती आहे हे सुनिश्चित करण्यासाठी त्या सर्वांचे पुनरावलोकन केले जाणे आवश्यक आहे महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे कोर्स एक्झिट सर्वेक्षण

प्रदान करतो

मुख्य म्हणजे आणि परीक्षा अशा विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर आधारित आहे तथापि आम्ही कोर्स एक्झिट सर्व्हेक्षणाद्वारे अप्रत्यक्ष मार्गाने प्राप्तीची गणना करू शकतो CO मिळविण्याचे लक्ष्य ओळखणे आवश्यक आहे आणि हे आपण पाहिले आहे ते रचनात्मक टप्प्यात केले जाते मग प्राप्तिमधील अंतर देखील मोजले पाहिजे जर लक्ष्य आणि वास्तविक प्राप्तीमधील अंतर सकारात्मक असेल तर शिक्षकांनी अतिरिक्त सूचना उपक्रमांची योजना आखली पाहिजे जे अंतर कमी करू शकेल या अर्थाने की जर प्राप्तीची पातळी लक्ष्य पातळीपेक्षा कमी असेल तर पुढच्या वेळी अभ्यासक्रम पाठविण्यापूर्वी आपण सुधारणेची योजना आखली पाहिजे जेणेकरून अंतर कमी होईल दुसरीकडे जर प्राप्ती पातळी लक्ष्य पातळीच्या बरोबरीने असेल किंवा लक्ष्य पातळीपेक्षा जास्त असेल म्हणजे अंतर 0 किंवा नकारात्मक असल्यास आम्ही लक्ष्य वाढवू शकतो हे देखील शक्य आहे की प्रशिक्षक लक्ष्य प्राप्त करुनही तेच ठेवण्याची इच्छा ठेवू शकतील आणि तसे असल्यास प्रशिक्षकाला असे करण्याचे कारण सांगावे लागेल कदाचित या बॅचसाठी आम्ही ते प्राप्त केले आहे परंतु पुढील बॅचसाठीदेखील शिक्षणाची प्रस्तुती ठीक असेल की नाही याची आम्हाला खात्री नसते म्हणूनच आपल्याला आणखी एक बॅच पहायची आहे आणि आपण दुसर्या बॅचसाठीदेखील निर्धारित लक्ष्य प्राप्त करण्यास सक्षम असाल तर आम्ही लक्ष्य वाढवू इच्छितो हे शक्य आहे की समान लक्ष्य पातळी टिकवून ठेवण्यासाठी प्रशिक्षकाकडे असे काही तर्क आहेत परंतु जर तसे असेल तर शिक्षकांनी ती कारणे नमूद केली पाहिजेत एकतर आम्ही अंतर कमी करण्यासाठी प्राप्ती पातळी वाढवण्याच्या दृष्टीने सुधारणेची योजना आखतो जेव्हा लक्ष्य प्राप्त झालेले नसते किंवा लक्ष्य प्राप्त झाल्यावर समान लक्ष्य राखून ठेवतो किंवा लक्ष्य प्राप्त होते तेव्हा वाढवतो तर या पैकी एक कृती आपण करणे आवश्यक आहे आणि ते मूल्यमापन टप्प्याचा एक भाग आहे कोर्सच्या निकालाच्या आधारे आम्हाला PO आणि PSOच्या प्राप्तीची गणना करणे देखील आवश्यक आहे अभ्यासक्रमांमध्ये अभियांत्रिकी कार्यक्रमाचे मुख्य घटक असतात विशेषत मूळ कोर्स आणि PO आणि PSO हे मुख्यत्वे अभ्यासक्रमांद्वारे प्राप्त केले पाहिजेत सह अभ्यासक्रम अभ्यासाबाहेरील क्रिया आणि इतर क्रियाकलाप PO आणि PSOच्या प्राप्तीसाठी बहुदा योगदान देतात परंतु मोठ्या प्रमाणात PO आणि PSOअभ्यासक्रमांच्या माध्यमातून मिळवावेत CO मिळविण्यापासून PO आणि PSOच्या उपलब्धतेची गणना करणे आवश्यक आहे अर्थात प्रत्येक CO PO आणि PSOच्या उपसारास संबोधित करते आणि प्रत्येक COसंबोधित केलेल्या PO आणि PSOशी संबंधित असतात आणि वेगवेगळ्या सामर्थ्यांशी संबंधित असतात आम्ही पूर्वीच्या युनिट्समध्ये पाहिले आहे की परस्परसंबंध मजबुती कमी मध्यम किंवा उच्च असू शकते परस्परसंबंध सामर्थ्य आणि COची वास्तविक प्राप्ती पातळी यावर अवलंबून PO आणि PSOची प्राप्ती पातळी मोजणे आवश्यक आहे PO आणि PSOच्या प्राप्तीची गणना करण्याची कोणतीही अनोखी प्रक्रिया नाही परंतु आधीच्या मॉड्यूलमध्ये आम्ही एक सोपी प्रक्रिया दिलेली आहे ज्याद्वारे PO आणि PSOची प्राप्ती पातळी मोजली जाऊ शकते हे परस्परसंबंध सामर्थ्यावर तसेच संबंधित COच्या वास्तविक प्राप्ती पातळीवर अवलंबून असेल आम्ही कोणतीही प्रक्रिया निवडली तरी ती अंमलात आणणे अगदी सोपे असले पाहिजे कारण आपल्याला ती सर्व कोर्समध्ये कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे आणि संस्थेच्या सर्व प्रोग्राम्सच्या सर्व कोर्ससाठी त्याचे पालन केले जाणे आवश्यक आहे म्हणूनच संपूर्ण अभ्यासक्रमांमध्ये संस्थांमध्ये कार्यक्रमांमध्ये एक समान प्रक्रिया असणे आवश्यक आहे आम्ही आधी चर्चा केलेली एक सोपी प्रक्रिया अवलंबली जाऊ शकते इतर कोणत्याही प्रक्रिया किंवा त्या प्रक्रियेचे बदल इच्छित असल्यास ते संस्थेत सामान्य आहे तोपर्यंत ते ठीक असते आम्ही हे देखील पाहिले आहे की अंमलबजावणीच्या टप्प्यात प्रत्येक सूचना युनिट नंतर शिक्षक निरिक्षण करतात ही निरीक्षणे प्रत्येक सूचना युनिटनंतर दिली जातात आमच्याकडे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अभिप्राय देखील आहेत प्रत्येक मूल्यांकनानंतर प्रत्येक क्विझनंतर किंवा प्रत्येक चाचणीनंतर किंवा प्रत्येक असाइनमेंट सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल अभिप्राय दिला जातो मिड कोर्स सर्वेक्षणात विद्यार्थ्यांकडून घेतलेला अभिप्राय उपलब्ध आहे अभ्यासक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांकडून मिळालेला अभिप्राय कोर्स एक्झिट सर्वेक्षण उपलब्ध आहे आमच्याकडे प्रत्येक सूचना युनिटनंतर निरीक्षणे प्रत्येक आकलनानंतर अभिप्राय मिड कोर्स सर्वेक्षण दरम्यान अभिप्राय आणि कोर्स एक्झीट सर्वेक्षण डेटा आहे या सर्वांवर आधारित शिक्षकांनी सारांश निरीक्षणे लिहिणे आवश्यक आहे पुढच्या वेळी कोर्स दिल्यावर शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही सारांश निरीक्षणे शिक्षकांना खूपच उपयोगी पडतील या सारांश निरीक्षणामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्यात अशा काही तास आहेत ज्यामध्ये तासांच्या संख्येने सामग्री झाकून ठेवण्यात अडचणी येत आहेत स्टिकी पॉइंट्स म्हणजे काय विद्यार्थ्यांना ज्या समस्या भेडसावतात आवश्यक असलेल्या पूर्व ज्ञानाच्या संदर्भात कोणते मुद्दे आहेत विशेषतः कठीण असल्याचे सिद्ध करणारे CO काय आहेत या सारख्या निरिक्षणांमधून या सर्व प्रकारच्या मुद्द्यांचे निष्कर्ष काढले जाऊ शकतात आणि पुढील वेळी कोर्स पाठवल्यानंतर शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या नियोजनाचा हा आधार बनू शकतो जर शिक्षक आपल्या सहकाऱ्यांना सत्राचे सत्र आणि शिकवण्याच्या साहित्यावर निरीक्षणे देण्यास विनंती करू शकतात तर ते फारच मूल्यवान ठरू शकते कारण या अंमलबजावणीसाठी सहकाराचे सहकार्य वातावरण असणे आवश्यक आहे जेथे दिलेला अभिप्राय केवळ मूल्यमापनाच्या उद्देशानेच वापरला जातो आणि त्यास कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक अभिप्राय किंवा वैयक्तिक विरोध म्हणून खरोखरच मानले जात नाही महामंडळास अनुकूल असे वातावरण असले पाहिजे आणि ते उपलब्ध असल्यास शिक्षक आणि सत्रातील सूचना व शिक्षणाच्या साहित्यावर निरीक्षणे देण्यास प्रशिक्षक सहकाऱ्याला विनंती करु शकतात तसेच आम्ही पाहिले आहे की सामान्यत प्रत्येक संस्थेत मूल्यांकन साधनांची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा असते भाषेच्या संदर्भात मूल्यांकन साधनांची गुणवत्ता स्पष्टता COचे क्षेत्र ज्या प्रश्नांना विचारले जाणारे संज्ञानात्मक स्तर आणि संबंधित COची संज्ञानात्मक पातळी असते या सर्व बाबींसंदर्भात सहसा पूर्ण चौकशीची प्रक्रिया पुढच्या वेळी अभ्यासक्रम सुधारावा यासाठी नियोजन करण्याचा प्रयत्न करण्यासही उपयुक्त ठरेल त्याखेरीज आम्ही सहकार्यांना अध्यापन साहित्य शिकण्याची सामग्री सत्राचे खरे आचरण पाहण्याची आणि अभिप्राय देण्याची विनंती करू शकतो हे आम्हाला एखाद्या सहकाऱ्यांच्या दृष्टीनुसार पाहिला जाणारा कोर्स पाहण्यास अनुमती देते आणि ही माहिती कोर्सच्या सुधारणेची योजना आखण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते तर अशी अनेक स्त्रोत आहेत ज्यातून आम्हाला माहिती मिळाली पाहिजे आणि पुढील वेळी पाठविल्या गेल्यानंतर कोर्सच्या सुधारणेची योजना तयार करण्यासाठी ही माहिती एकत्रितपणे एकत्रित केली पाहिजे लक्षात घ्या की काही संस्थांमध्ये हे शक्य आहे की पुढच्या वेळी शिक्षक अभ्यासक्रम देत नाहीत एकतर शिक्षक या संस्थेतून निघून गेल्यामुळे किंवा वेगळा कोर्स आहे जो या प्रशिक्षकाला देण्यात आला आहे तरीही हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की पुढील सर्व वेळी कोर्स शिकविण्याच्या विचारात असलेल्या प्रशिक्षकासाठी ही सर्व निरीक्षणे ज्या एका प्रकारच्या कोर्स फाईलमध्ये नोंद केलेल्या असतात ते त्यांना खूपच उपयुक्त ठरू शकतात त्या अर्थाने ही माहिती संचयीत असावी आणि ती विभागाची मालमत्ता बनली पाहिजे आणि अशा प्रकारे एखाद्या प्रशिक्षकाने त्याकडे विभागाचे योगदान म्हणून पाहिले पाहिजे जरी पुढचाच शिक्षक पुन्हा पाठवण्याचा विचार करीत नसेल तरी ही माहिती काळजीपूर्वक नोंद केली जाणे आवश्यक आहे आणि नियोजन प्रक्रियेत जाणारा सर्व डेटाही उपलब्ध असणे आवश्यक आहे हे देखील शक्य आहे की एखाद्या अचानक वितरणामध्ये कोर्सच्या वास्तविक सामग्रीत किरकोळ बदल होऊ शकतात मूलभूत अभ्यासक्रमांच्या बाबतीत जरी दरवर्षी बदल घडणे कमी सामान्य आहे परंतु मूलतः कोर्स अभ्यासक्रमांसाठीदेखील टियर I संस्थेत कोर्सच्या आशयामध्ये किरकोळ बदल करणे शक्य आहे आणि जेव्हा ऐच्छिक अभ्यासक्रमांचा विचार केला जातो तेव्हा जास्त बदल देखील होऊ शकतात परंतु कोर्समध्ये असे बदल होत असतानाही आम्ही गोळा केलेल्या माहितीचा भाग फारसा प्रासंगिक नसतो परंतु गोळा केलेल्या अभिप्रायाचा एक महत्त्वपूर्ण भाग अभ्यासक्रम सुधारण्याच्या योजनांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि ते संबंधित राहतील अशाप्रकारे अशा परिस्थितीतही कोर्समधील सामग्रीत काही बदल होण्याची शक्यता असते प्रक्रिया काळजीपूर्वक पाळली पाहिजे आणि आवश्यक असलेला सर्व डेटा एकत्रित केला आणि नोंद केला गेला पाहिजे पुढच्या वेळी पाठवल्यानंतर हा कोर्स सुधारित करण्याची या प्रकारची योजना ही गुणवत्ता वळण बंद होण्याची एक अत्यावश्यक बाब आहे आम्ही पाहिले आहे की PO आणि PSOची गणना करण्याच्या दृष्टीने हे देखील महत्त्वपूर्ण आहे आणि जर सीओच्या प्राप्ती पातळीत सुधारणा झाली तर PO आणि PSOची प्राप्ती पातळी देखील सुधारेल आणि गुणवत्ता पळवाट बंद करणे कोर्स स्तरावर आणि प्रोग्राम स्तरावर आवश्यक आहे तर मग आपण अशाप्रकारे मूल्यांकन अवस्थेकडे पहिले पाहिजे सुधारणा करण्यासाठीच्या सूचनाः सुधारणा सारांश निरीक्षणाच्या आधारे तयार केल्या आहेत जे स्वतः प्रत्येक निर्देशात्मक युनिटनंतरच्या निरीक्षणावर आधारित आहेत COच्या दृष्टीने निश्चित केलेल्या COच्या प्राप्तीची वास्तविक पातळी रचनात्मक टप्प्यात आणि प्राप्तीची पातळी लक्ष्य पातळी गाठली असेल किंवा ते गाठण्यात अपयशी ठरले असतील किती मार्जिन गाठायचे आहे आणि जर त्यांनी लक्ष्य पातळी ओलांडली असेल तर त्यांनी किती मर्यादेपर्यंत लक्ष्य पातळी ओलांडली आहे अभ्यासक्रमाच्या सर्व बाबींवर तोलामोलाचा अभिप्राय अध्यापन साहित्य शिकण्याची सामग्री वापरलेली मूल्यांकन मूल्यांकन प्रत्येक वैयक्तिक मूल्यांकन साधनाची गुणवत्ता संपूर्ण मूल्यांकन योजना तसेच विद्यार्थ्यांचा अभिप्राय मध्य कोर्स सर्वेक्षण तसेच अभ्यासक्रमाच्या निर्गमन सर्वेक्षणातून प्राप्त झाला आहे म्हणून या सर्वांच्या आधारे आपण सुधारणा करण्यासाठी सूचना करतो आणि नमूद केल्याप्रमाणे त्या नोंदवल्या पाहिजेत व त्या विभागास उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत पुढच्या वेळेस तोच प्रशिक्षक पाठ्यक्रम देणार नसेल तरीही हे आवश्यक आहे नक्कीच जर तोच शिक्षक देत असेल तर तो अधिक उत्कृष्ट असेल प्रशिक्षक निश्चितपणे अंमलबजावणी करू शकतात या सर्व सुधारणा करण्याच्या योजनांचा समावेश करू शकतात आणि उच्च पातळीवर CO प्राप्ति करू शकतात तर मूल्यमापन टप्प्यातील ही महत्त्वाची बाब आहे अभ्यास मूल्यांकन करण्याच्या टप्प्यात योगदान देणार्या कोणत्याही अतिरिक्त प्रक्रिया लिहा अभ्यासाचे निकाल ta com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद पुढील युनिटमध्ये आम्ही अर्थातच एक्झिट सर्व्हेक्षणाची रचना आणि वापर समजून घेऊ आधीच नमूद केल्याप्रमाणे कोर्सच्या सर्व बाबींविषयी विद्यार्थ्यांचा अभिप्राय मिळविण्यासाठी कोर्स एक्झिट सर्वेक्षण हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे कोर्सच्या एक्झिट सर्व्हेक्षणाची रचना तसेच कोर्सच्या एक्झीट सर्वेक्षणातील डेटाचा वापर या कोर्सच्या सुधारणेच्या योजनांमध्ये महत्वाचा घटक आहे धन्यवाद